आता आपण पाहू की लार्ज सिग्नलवर काय परिणाम आहेत जे दोन पोर्टची कॅरेक्टरस्टिक आहेत आपल्याकडे आता काय आहे आपल्याकडे y11 शून्य आहे y22 शून्य आहे y12 शून्य आहे आणि y21 जितके शक्य तितके मोठे असावेत आता या सिग्नलचे लार्ज कॅरेक्टरस्टिक या चार आलेखांद्वारे वर्णन केले जाऊ शकते जिथे एक व्हेरिएबल एक्स अक्षावर आहे आणि दुसरा व्हेरिएबल निश्चित केला आहे किंवा ते पॅरामीटर म्हणून भिन्न आहे आता हे स्मॉल सिग्नल पॅरामीटर्स या कॅरेक्टरस्टिकचे उतार आहेत उदाहरणार्थ I1 विरुद्ध V1 चा उतार y11 आहे I1 विरुद्ध V2 चा उतार y12 आहे I2 विरुद्ध V1 चा उतार y21 आहे आणि I2 विरुद्ध V2 चा उतार y22 आहे y11 शून्य इतके आहे म्हणजे काय तर ते फक्त काही ऑपरेटिंग पॉईंटच्या आसपास आहे आपल्याला ऑपरेटिंग पॉईंट योग्यरितीने निवडावे लागेल कारण नॉनलिनियर उपकरणाची एकूण कॅरेक्टरस्टिक काहीही असू शकतात हे काही ऑपरेटिंग पॉईंटच्या आसपास आहे की आपल्याला या अडचणी असणे आवश्यक आहे तर y11 शून्याइतके असण्याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की I1 विरुद्ध V1 ही कॅरेक्टरस्टिक काही ऑपरेटिंग पॉईंटच्या जवळपास सपाट आहेत समजा हा येथे ऑपरेटिंग पॉईंट आहे तर याचा अर्थ असा की I1 विरुद्ध V1 चा उतार शून्य आहे आणि त्याचप्रमाणे y12 शून्य असल्यामुळे I1 विरुद्ध V2 चा उतार देखील शून्य आहे आता V1 आणि V2 हे फक्त व्हेरिएबल्स आहेततर याचा अर्थ काय असा आहे की येथे काही ऑपरेटिंग पॉईंट y11 हे शून्य आहे I1 विरुद्ध V1 चे वरिएशन नगण्य आहे ते शून्य आहे I1 विरुद्ध V2 चे अंतर देखील शून्य आहे कारण y12 शून्य आहे म्हणजे याचा अर्थ असा की करंट I1 स्थिर आहे जी काही ऑपरेटिंग पॉईंट्सच्या आसपास V1 आणि V2 पासून स्वतंत्र आहे म्हणूनच या दोन स्मॉल सिग्नल पॅरामीटर्सद्वारे ते सूचित केले गेले आहे पुन्हा हे लक्षात ठेवले पाहिजे की हे केवळ काही ऑपरेटिंग पॉईंटवरच खरे असले पाहिजे हे सर्वत्र खरे नसले पाहिजे जर हे काही विशिष्ट ऑपरेटिंग पॉईंटवरच खरे असेल तर आपल्याला ते ऑपरेटिंग पॉईंट निवडावे लागेल आणि त्याचप्रमाणे y21 खूप मोठे आहे तर याचा अर्थ काय आहे I2 विरुद्ध V1 चे वरिएशन I2 विरुद्ध V1 चा उतार काही ऑपरेटिंग पॉईंटवरच खूप मोठा असावा हे शक्य तितके उभे रहावे लागेल आणि y22 देखील शून्य आहे म्हणजे याचा अर्थ असा की ऑपरेटिंग पॉईंटच्या भोवती I2 विरुद्ध V2 कॅरेक्टरस्टिक आहे तर हे काय म्हणते की I2 विरुद्ध V1 फारच सरळ असणे आवश्यक आहे तर I2 विरुद्ध V2 खूप उथळ असणे आवश्यक आहे जे I2 कोणत्याही ऑपरेटिंग पॉईंटच्या आसपास V2 वर अवलंबून नसावे मी असेही म्हटले आहे की मुळात हे आलेख समजा की उदाहरणार्थ I2 विरुद्ध V1 हे पॅरामीटर V2 म्हणून काढलेले आहे कारण I2 हा V2 सह बदलत नाही म्हणून मूलत हे कॅरेक्टरस्टिक I2 विरुद्ध V2 पेक्षा स्वतंत्र असावे कारण या ऑपरेटिंग पॉईंटच्या भोवती स्पष्टपणे आपल्याला माहित आहे की I2 हा V2 सह बदलत नाही दुसरीकडे या आलेख I2 विरुद्ध V2 साठी V1 हे पॅरामीटर आहे आणि आपल्याला माहित आहे की I2 हा V1 सह खूपच वेगाने बदलतो ज्यामुळे खूप मोठा y21 मिळतो जर आपण येथे V1 च्या विशिष्ट मूल्यासाठी पॅरामीट्रिक प्लॉट काढला तर आपल्याकडे हे असेल V1 च्या दुसर्या मूल्यासाठी आपल्याकडे एक भिन्न करंट असेल परंतु तरीही ते सपाट असेल म्हणजेच ते V2 पासून स्वतंत्र आहे जर V1 हा V1 असेल तर करंट भिन्न असेल परंतु I2 विरुद्ध V2 चे वरिएशन सपाट असेल म्हणजेच हा उतार शून्य असेल म्हणून आपण जे केले आहे ते म्हणजे स्मॉल सिग्नल पॅरामीटर्समधील अडचणींचे मूल्यांकन केले आणि त्यावरून लार्जं सिग्नल पॅरामीटर्स काय आहेत याचा अंदाज लावला आणि आपण कोणते डिव्हाइस तयार केले याची पर्वा न करता ही एम्पलीफायरची चांगली कॅरेक्टरस्टिक आहेत उदाहरणार्थ आपण एखादे नवीन डिव्हाइस शोधण्याचा प्रयत्न करीत असल्यास आपल्याला गेन वाढवण्यासाठी या डिव्हाइसचे अनुसरण करावे लागेल जे या गोष्टींचे अनुसरण करेल निश्चितपणे y पॅरामीटर्स निवडण्याऐवजी आपण काही इतर पॅरामीटर्स निवडू शकता आणि त्या पॅरामीटर्सनुसार जास्तीत जास्त गेन करण्याचा प्रयत्न करू शकता परंतु क्वालिटेटीव्ही कॅरेक्टरस्टिक समान असेल 11 12 आणि 22 या पॅरामीटर्स शून्य असेल आणि कॅरेक्टरस्टिक 21 खूप वेगाने बदलत असतील तर याचा अर्थ असा आहे की दुसऱ्या पोर्टने पहिल्या पोर्टला जोरदार प्रतिसाद दिला पाहिजे आणि इतर सर्व प्रतिसाद खूपच लहान असावेत मला आशा आहे की हा भाग स्पष्ट आहे आपण नंतर हे पहाल की आपल्याकडे मॉस ट्रान्झिस्टर किंवा बायपोलर ट्रान्झिस्टरसारखे वास्तविक उपकरण त्यांच्या आदर्श स्वरूपात अनुरूप आहेत म्हणूनच आपण असे जाणे निवडतो परंतु ते देखील आपल्याला एक प्रकारचे सामान्यीकरण देते आपल्याला बायपोलर ट्रान्झिस्टर किंवा मॉस ट्रान्झिस्टरवर अवलंबून राहण्याची गरज नाही इतर कोणतेही डिव्हाइस कॅरेक्टरस्टिक बघून ते चांगले एम्पलीफायर डिव्हाइस बनवते की नाही हे आपण सांगण्यास सक्षम आहात